अभिवादन आणि टेल मॉड्यूल 2 भाग 5 मध्ये आपले स्वागत आहे पूर्वीच्या भागामध्ये आपण विश्लेषण टप्प्याच्या काही उप प्रक्रियांकडे पाहत होतो आपण ऍडीच्या चौकटीत विषयाची रचना पाहत होतो आणि ऍडीच्या चौकटी प्रमाणे पहिला टप्पा आहे विश्लेषण टप्प्यात आपण अनुसरण केलेल्या उप प्रक्रिया आपल्या आवश्यकतेप्रमाणे विशिष्ट केल्या जाऊ शकतात चार वर्षांच्या अभियांत्रिकी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून एका सत्रात दिलेला विषय रचण्याची आमची गरज आहे विश्लेषणाच्या टप्प्यातील उप प्रक्रियांपैकी आपण खालील तीन क्रियांवर नजर टाकली विषय संदर्भ आणि अवलोकन या टप्प्याची भूमिका काय आहे आणि ती कशी लिहिली पाहिजेआपण मॉड्यूल 1 मध्ये विषय परिणाम कसे लिहायचे तसेच संकल्पना नकाशा रेखाटणे हे विस्तृतपणे पाहिले आहे चौथ्या भागानंतरचा हा भाग विश्लेषणाच्या टप्प्यातील इतर उप प्रक्रियांचे स्वरूप आणि भूमिका संबोधित करतो या उप प्रक्रिया पुढीलप्रमाणेः प्रत्येक सीओसाठी नमुना मूल्यांकन तयार करणे आणि प्रत्येक सीओला कौशल्यांमध्ये क्षमतांमध्ये विस्तृत करते विषय रचना करणे आणि आयोजित करणे यासाठी उत्तम विषय परिणामाबद्दल लिहिणे हा पहिला महत्त्वाचा घटक आहे पण हे फक्त क्रमवार पद्धतीत करता येत नाही आपल्याला याची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे सीओ लेखन सहकार्याने अधिक चांगले केले जाते आम्ही सीओ च्या परीपूर्ततेची गणना करण्याशी संबंधित आहोत सीओची परिपूर्तता सीओशी सुसंगत अशा मूल्यांकनात द्वारे मोजली जाते आपण परीणामासह सुसंगत म्हणजे काय ते परिभाषित केले आहे वर्गीकरण सारणीच्या चौकटीत किंवा संदर्भात मूल्यांकन आणि सीओ वर्गीकरण सारणीच्या समान कक्षात असावे सुसंगती म्हणजे मूल्यांकनाची साधने आणि सीओ विधानातील क्रियात्मक क्रियापदे समान बौद्धिक पातळीवर असतात सीओ शी सुसंगत अशी मूल्यांकनाची नमुना साधने लिहिल्यामुळे सी ओ च्या विधानांमध्ये सुधारणा होऊ शकते जेव्हा आपण प्रथम सीओ लिहिता तेव्हा ते ठीक दिसू शकतात सीओ परिपूर्ण झाला आहे की नाही हे शोधण्यासाठी काही मूल्यांकन करणे आवश्यक आहे याचा अर्थ असा आहे की विशिष्ट सीओ शिकण्याच्या शेवटी विद्यार्थ्याने काही क्रिया करण्यास सक्षम असले पाहिजे त्या विशिष्ट सीओ च्या शेवटी दिलेला प्रश्नांचा संच विद्यार्थ्यांना सोडवता आला पाहिजे त्याने कोणत्या प्रकारचे प्रश्न सोडवावेत त्यासाठी आपल्याला नमुना मूल्यांकन साधने किंवा नमुना प्रश्न तयार केले पाहिजेत एकदा नमुना प्रश्न तयार केल्यानंतर मी सीओकडे परत पाहू शकतो आणि त्यांची सुसंगती एकमेकांशी तपासू शकतो प्रक्रियेत मी पुनरावृत्ती करू शकतो उदाहरणार्थ जर प्रश्न सीओचे स्पष्ट प्रतिनिधित्व करीत नसतील तर मला सीओचे पुन्हा शब्दलेखन करण्याची आवश्यकता असू शकते किंवा मी माझ्या मनात असलेल्या सीओला स्पष्ट करण्यासाठी मी काही अतिरिक्त नमुना प्रश्न रचू शकतो चला एक उदाहरण पाहू "डेटा स्ट्रक्चर्स" च्या विषया मध्ये एक सीओ असे लिहिले जाते की "स्टॅक क्यू व लिंक्ड लिस्ट यासह लिनेअर डेटा स्ट्रक्चर्स वापरुन प्रोग्रॅम लिहा" जो एक स्वीकारण्यासारखा सीओ आहे "प्रोग्रॅम लिहा" म्हणजे तो वापर प्रवर्गा शी संबंधित आहे सीओ सह पूर्णपणे सुसंगत असलेल्या साधनांनी वास्तविक विद्यार्थ्यांना काही क्रिया करण्यास किंवा प्रोग्राम लिहिण्यासाठी किंवा या तीन डेटा स्ट्रक्चर्सशी संबंधित काहीतरी करण्यास सांगावे येथे दिलेल्या नमुना चाचणी आयटम खालीलप्रमाणे आहेत • 'तेथे सूचीबद्ध असलेल्या यादीत ' 100 'समाविष्ट करणे आणि' 87 'काढणे • लिंक लिस्ट मध्ये डेटा घाला आणि लिंक लिस्ट उलट करा • दिलेल्या यादीतील चौथ्या स्थानावर दिलेल्या एक आयामी अॅरेमध्ये '100' समाविष्ट करण्यासाठी प्रोग्राम लिहा • दिलेल्या अॅरेमधून सर्व डुप्लिकेट हटविण्यासाठी प्रोग्राम लिहा आपण निवडलेले सर्व नमुना प्रश्न लिंक लिस्ट किंवा अॅरे आहेत नमुना प्रश्नात इतर डेटा स्ट्रक्चर्स स्टॅक आणि क्यू संबोधित केल्या जात नाहीत जेव्हा मी विद्यार्थ्यांना नमुना प्रश्न देतो तेव्हा त्यांना वाटते की संपूर्ण सीओ केवळ लिंक लिस्ट आणि अॅरेपुरतीच मर्यादित आहे म्हणूनच मला एकतर सीओ बदलण्याची आवश्यकता आहे एकतर मी सीओमधून स्टॅक आणि क्यू काढत आहे किंवा माझ्या नमुन्यांच्या प्रश्नांमध्ये स्टॅक आणि क्यू शी संबंधित प्रश्न समाविष्ट केले पाहिजेत येथे या प्रकरणात आम्हाला असे आढळले आहे की सीओ विधान बदलण्याची आवश्यकता नाही परंतु आता मी सीओच्या निवेदनात नमूद केलेल्या चारही डेटा स्ट्रक्चर्सचे प्रतिनिधित्व करणार्या समस्यांचा एक संच लिहित आहे आपल्याला येथे असे प्रश्न आहेत की • स्टॅक वापरून दिलेली पदावली सोडवण्याचा प्रोग्राम लिहा • एन आकार चा अॅरे आणि आवश्यक असणारी व्हेरिएबल्स वापरुन एन आकार ची वर्तुळाकार क्यू लागू करा आपण स्टॅक आणि क्यू शी संबंधित प्रश्नांसह दोन प्रश्न बदलले कृपया लक्षात ठेवा की हे फक्त नमूना प्रश्न आहेत त्यांची आवश्यकता का आहे नमुना प्रश्नांसह नमुना उत्तरे देखील आपण समाविष्ट केली पाहिजेत नमुना उत्तर पाहून विद्यार्थी आवश्यक प्रकारचे कार्य कोणत्या प्रकारचे पूर्व ज्ञान आवश्यक आहे हे शोधू शकतील हे शिक्षकांच्या सूचनांचे नियोजन करण्यात मदत करेल नमुना चाचणी साधनांचा एक चांगला संच लिहिणे वास्तविक निर्देशनासाठी पूर्वअट आहे विश्लेषण टप्प्यातील उप प्रक्रियांपैकी हि एक आहे वर्गीकरण सारणीमध्ये सीओ स्थित करणे एनालॉग सर्किट आणि सिस्टम्सवरील विषयाचे हे सीओ आहेत हे 301 विषयासाठी लिहिलेले आहे ते 401 देखील असू शकते जे शिक्षकाला कसे हवे आहे यावर अवलंबून असते विषयाचा एक परिणाम म्हणजे सीओ 3 निष्क्रीय आणि सक्रिय इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सिग्नल प्रोसेसिंग ऍप्लिकेशन चे वर्तन समजून घ्या जेव्हा आपण ते पाहता तेव्हा आपण त्यास बौद्धिक स्तरावर अंडरस्टँड यू बरोबर जोडू शकता आणि हे वैचारिक आणि प्रक्रियात्मक दोन्ही प्रकारचे ज्ञान वापरते हे यू सी पी म्हणून जोडलेले आहेत आपण सीओ 4 वर नजर टाकल्यास तापमानाच्या व्होल्टेज आणि वेळेसाठी संवेदनशील पॅरामीटर्स असणारी साधने अचूकपणे वापरुन सिग्नल प्रक्रिया आणि रूपांतरण ऑपरेशन विस्तृत करण्यासाठी किती नकारात्मक आणि सकारात्मक प्रतिक्रिया वापरली जाऊ शकते हे समजून घ्या आपण आता हे अंडरस्टॅंड घेऊन जोडतो तेथे "संकल्पना" आहेत आणि आपण एफडीपी ठेवतो ज्यात पायाभूत रचना तत्त्वे असतात इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या कार्यक्षमतेवर परिणाम करण्यासाठी नकारात्मक आणि सकारात्मक अभिप्रायांचा वापर हे एक पायाभूत रचना तत्व आहे जे विद्यार्थ्यांना समजले पाहिजे म्हणून एफडीपी असा टॅग देतो त्याचप्रमाणे त्याच विषयाच्या इतर सीओ अनुरूप पणे जोडल्या आहेत सीओ 6 फिल्टर्सच्या मुख्य विषयाशी संबंधित आहे बेस बँड क्षेत्रामध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार डिझाइन पॅसिव्ह आणि अॅक्टिव बायक्वाड अनालॉग फिल्टर्स चे डिझाईन करा आपण आधी स्पष्ट केले आहे की आपण रचना हा शब्द वापरला असला तरी ते लागू या अर्थाने आहे याचा अर्थ असा आहे की निष्क्रीय फिल्टर किंवा सक्रिय फिल्टरची वास्तविक रचना योग्यरित्या परिभाषित प्रक्रियेचे अनुसरण करते जी आधीपासूनच संप्रेषित केली गेली होती ज्ञान प्रवर्गामध्ये वैचारिक समाविष्ट आहेत आपण आता सर्व सीओसाठी बौद्धिक पातळी आणि ज्ञान प्रवर्गासह जोडत आहोत सीओ एक वर्गीकरण सारणीच्या आत स्थित असू शकतात हे आपण पूर्वी मॉड्यूल 1 मध्ये देखील दर्शविले आहे लक्षात ठेवा समजून घ्या लागू करा आणि अशाच आडव्या ओळी म्हणून सर्व बौद्धिक स्तर दर्शविले गेले आहेत यावर आपण सर्व ज्ञान प्रवर्ग दर्शवित आहोत आणि आपण जोडणीच्या आधारावर एका पेक्षा जास्त स्तंभांमध्ये आपण सीओ फिका केल्या आहेत हे आपण पाहू शकतो उदाहरणार्थ सीओ 2 घ्याः यात वैचारिक तसेच प्रक्रियात्मक ज्ञान घटक आहेत हे दोन भिन्न कक्षांमध्ये दिसेल उदाहरणार्थ आपण CO1 कडे लक्ष दिल्यास ते तीन कक्षांमध्ये दिसून येतील वास्तविक ज्ञान निकष आणि वैशिष्ट्य आणि व्यावहारिक प्रतिबंध आपण सीओ 5 सीओ 6 सीओ 7 पाहिल्यास ते वैचारिक वापर वापर क्रियात्मक आणि वापर निकष आणि वैशिष्ट्ये स्वरूपात दिसतील वर्गीकरण सारणी पाहून एखाद्याला असे वाटले की आपण संबोधू इच्छित असा एखादा कक्ष असल्यास आणि आपल्याला त्यात सापडत नाही तर तो विषय रचनाकारासाठी अभिप्राय आहे आपल्या विषयाच्या परिणामांचा पुन्हा शब्दलेखन किंवा आढावा घेण्याची आवश्यकता असू शकते ही पुनरावृत्ती प्रक्रिया आहे आपण वापरत असलेल्या साधनांपैकी एक म्हणजे वर्गीकरण सारणीमध्ये सीओ शोधणे जेव्हा आपण मूल्यांकन तयार करीत असतो किंवा जेव्हा आपण निर्देश तयार करतो तेव्हा आणि ते संबंधित कक्षामध्ये देखील असणे आवश्यक आहे वर्गीकरण सारणी खरोखर एक वस्तू प्रस्तुत करते जी आपल्याला विविध क्रियांमधील सुसंगती पाहण्याची परवानगी देते किंवा आपण सर्व संबंधित ज्ञान प्रवर्ग संबोधित करीत आहोत की नाही हे सांगते उदाहरणार्थ येथे आपण अधिबौद्धिक भाग संबोधित करीत नाही असा याचा अर्थ असा नाही की अधिबौद्धिक ज्ञान प्रवर्ग महत्वाचे नाहीत शक्यता आहे की आमच्याकडे त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि साधने उपलब्ध असू शकतात किंवा असू शकत नाहीत परंतु आपण घेत असलेला कोणताही निर्णय आपल्याला याची जाणीव असावी की आपण "अधिबौद्धिक ज्ञान" या स्तंभाला संबोधित करण्याचा प्रस्ताव का देत नाही कार्यक्रम परिणाम आणि कार्यक्रम विशिष्ट परिणाम ही एका कार्यक्रमाची वैशिष्ट्ये असतात हे पीओ आणि पीएसओ मुख्यत कोर विषयद्वारे संबोधित केले जातात किंवा प्राप्त केले जातात कोर विषयच्या शेजारी काही प्रकल्प आणि काही सह अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम असू शकतात परंतु पीओ आणि पीएसओना औपचारिक कोर विषयाद्वारे प्रभावीपणे प्राप्त करणे आवश्यक आहे आम्हाला पीओ आणि पीएसओ किती प्रमाणात प्राप्त होतात याची गणना करणे आवश्यक आहे दोन मुद्दे आहेतआपण आमच्या सीओला पीओ आणि पीएसओ सह टॅग करतो पण फक्त पीओद्वारे टॅगिंग करणे आणि वर्गात थोडक्यात उल्लेख करणे यामुळे उद्देश साध्य होतो का आपण सीओला पीओ मॅप केलेल्या क्षमतेची संकल्पना आणत आहोत पीओ किंवा पीएसओची उपलब्धता संबंधित सीओची प्राप्ती पातळी आणि त्यातील क्षमतेवर अवलंबून असते मॅप केलेले आहे प्रत्येक विषयाचा परिणाम वेगवेगळ्या पातळीवर पीओ आणि पीएसओचा उपसंच संबोधित करतो कोणताही विषय फक्त पीओ आणि पीएसओच्या उपसंच याकडे लक्ष देईल आणि क्षमता 1 2 किंवा 3 म्हणून ठेवल्या जातील किंवा आपण थोडेसे मध्यम आणि लक्षणीय म्हणू शकता आपण वापरू इच्छित शब्द जे काही वापरावे आणि तीन स्तर ओळखावेत आपण अधिक स्तर वापरू शकतो परंतु नंतर बऱ्याच स्तरांचा मागोवा ठेवणे अधिक कठीण होते सीओमार्फत विषयाच्या वर्णनातून पीओला संबोधित करण्याची क्षमता आणि पीओ पीएसओ बौद्धिक स्तर ज्ञान प्रवर्ग आणि सत्रांची संख्या यांच्यासह त्यांचे टॅगिंग निश्चित करण्याचा एक सोपा परंतु न्याय्य मार्ग शोधण्याची गरज आहे मॅपिंगची क्षमता 3 पातळीवर परिभाषित केली जाते कमी 1 आहे मध्यम 2 मजबूत 3 आहे किंवा मी याला किंचित मध्यम आणि लक्षणीय असे म्हणू शकतो आपण सीओ पीओ पीएसओ मॅपिंगची क्षमता निर्धारित करण्यासाठी मॉड्यूल 1 मध्ये एक पद्धत दिली एखादी संस्था जर या प्रक्रियेवर खूश नसेल तर ते या प्रक्रियेची नव्याने व्याख्या करू शकतात जर वर्ग सत्रांपैकी 40 पेक्षा जास्त सत्र किंवा प्रयोगशाळेच्या तासांनी पीओला संबोधित केले असेल तर ते पीओ पातळी 3 वर संबोधित केले असे मानले जाते उदाहरणार्थ 60 पेक्षा जास्त असल्याशिवाय मी म्हणतो त्यापेक्षा काही वेगळे आहे ते स्तर 3 म्हणून मी मान्य करणार नाही होय एखाद्या संस्थेच्या प्राध्यापकांनी एकत्र बसून या टक्केवारीचा निर्णय घ्यावा आपणास ही पद्धत अजिबात पाळावयाची नसल्यास आपण इतर काही पद्धतींचा अवलंब करू शकता त्याबद्दल आपले स्वागत आहे परंतु ते न्याय्य असले पाहिजे आणि सर्व अभ्यासक्रमांच्या संदर्भात वापरले जाऊ शकले पाहिजे येथे आपण परिभाषित करीत असलेल्या मॅपिंगची क्षमता आपण घेत असलेल्या वर्ग सत्रांच्या संख्येनुसार आहे एखाद्या विशिष्ट पीओला संबोधित करण्यासाठी 5 टक्के पेक्षा कमी वर्ग सत्र वापरले असल्यास आपण 0 वापरतो तर आपल्याकडे 0 1 2 3 स्तर परिभाषित आहेत मॅपिंग क्षमता खालील प्रमाणे जाते येथे 12 पीओ आहेत आणि तेथे 4 पीएसओ असू शकतात आपण काल्पनिक विषय घेत आहोत प्रत्येक सीओसाठी घेतलेल्या वर्ग सत्रांवर आधारित आणि आपण वापरलेल्या टॅगिंगवर आधारित आपण या क्रमांकावर आलो याचा अर्थ असा की पीओ 1 ला 1 पीओ 2 ते 1 पीओ 3 ते 3 पीओ 5 ते 2 पीओ 10 ते 1 आणि पीएसओ 1 ते 3 असे क्षमतेनुसार संबोधले जाते एखादा याच्याशी सहमत नसेल परंतु नंतर आपल्याला आपल्या विषयाच्या परिणामांवर या संख्या सुधारित करण्यासाठी पुन्हा शब्दांकन करावे लागेल हे अगदी स्पष्ट आहे की हा विषय पीओ4 पीओ6 पीओ7 पीओ8 पीओ9 पीओ 11 आणि पीओ 12 संबोधित करीत नाही आणि पीएसओ 234 देखील संबोधित केले जात नाहीत सर्वसाधारणपणे विषय अशा प्रकारे दिसेल याचा अर्थ असा की आपल्याकडे भिन्न क्षमतेनुसार 2 ते 5 पीओ पर्यंत कितीही असू शकतात आणि शक्यतो जर आपले पीएसओ बरोबर लिहिले गेले तर विषय फक्त एक पीएसओ संबोधित करेल आपण कसे लिहितो यावर अवलंबून हे कदाचित काही अतिरिक्त पीएसओना संबोधित करेल ही माहिती अर्थातच रचनेच्या नंतरच्या टप्प्यांपर्यंत म्हणजेच विकास अंमलबजावणी आणि मूल्यमापन या टप्प्यांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे विश्लेषणाच्या टप्प्यातील आणखी एक प्रक्रिया पाहू या उदाहरणार्थ विषयाच्या सीओ 5 चा विचार करा एम्प्लिफिकेशन सारांश भिन्नता आणि समाकलन आणि लॉग आणि अँटिलोग एम्प्लिफिकेशन चालू सेन्सिंग सुधारणे आणि डीसी व्होल्टेज नियमन यासह एनालॉग लिनियर सिग्नल प्रक्रिया कार्ये पार पाडणारे सर्किट्स डिझाईन करा ही एक सीओ थोडीशी विस्तृतपणे लिहिली गेली आहे कारण एखादी व्यक्ती यात काही जोडू किंवा हटवू शकते उदाहरणार्थ शिक्षक असा निर्णय घेऊ शकतात की वेळेची कमतरता असल्यामुळे लॉग आणि अँटिलोग एम्प्लिफिकेशनकडे पाहण्याची आवश्यकता नाही किंवा विषयाच्या या स्तरावर मला त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असे आढळले की आम्हाला सुमारे 11 वर्ग सत्रांची आवश्यकता असेल मला सामग्रीचे विभाजन करावे लागेल आणि विद्यार्थ्यांना ज्ञानासह गुंतवणे सुलभ करण्यासाठी काही अनुक्रम किंवा विद्यार्थी आधारित क्रिया सुरू कराव्या लागतील एक भाग म्हणून 11 सत्रांचे नियोजन करणे कठीण असू शकते जसे की आपण सीओ 5 च्या विधानातून पाहू शकता की मी हे एकाधिक परिणामामध्ये परंतु पुढील खालच्या पातळीवरील परिणामांमध्ये मोडू शकतो मला त्यास नाव देणे आवश्यक आहे आपण याला अधिकृतपणे क्षमता म्हणतो काटेकोरपणे पाहिल्यास परिणाम आणि क्षमता याचा अर्थ एकच आहे परंतु आमच्या सोयीसाठी आपण सीओ 5 सी 1 2 असे म्हणतो आदर्श ओपी एम्प्सपासून प्रारंभ करणे आणि व्यावसायिकपणे उपलब्ध अत्याधुनिक घटक वापरणे हा क्रियाकलाप करण्यासाठी किंवा या क्रियाकलापांना सूचना देण्यासाठी चार वर्ग सत्रे आवश्यक आहेत यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुंतवणूकीचा समावेश असेल जो या निर्देशांचा भाग म्हणून येईल यासारख्या लहान भागा्ससह क्रियांचे नियोजन करणे अधिक सोयीचे आहे प्रथम कौशल्य यासाठी 4 वर्ग सत्रे आवश्यक आहे दुसऱ्यासाठी चार वर्ग सत्र तिसऱ्यासाठी फक्त एक आणि चौथ्या साठी दोन सत्र आवश्यक आहेत हे विषयाची रचना करणाऱ्यांसाठी एक प्रकारचा अभिप्राय म्हणून देखील कार्य करते या क्षमतांमध्ये सीओ विभाग ल्यानंतर मी परत जाऊन विषय परिणामाच्या विधानाचा पुनर्विचार करू शकतो प्रत्येक टप्प्यात अनेक पुनरावृत्ती होते शेवटीआपण या साठी योग्य विषय परिणामांचा संच घेऊन आलो आहोत तर विश्लेषणाच्या टप्प्याचे मुख्य आउटपुट काय आहे म्हणून औपचारिक अभियांत्रिकी कार्यक्रमांचा विचार केल्यास प्राथमिक आऊटपुट सर्वात महत्वाचे आउटपुट म्हणजे विषय परिणामांच्या विधानांचा संच आणि या विषयाच्या परिणामांचे क्षमता मध्ये वर्णन करणे विश्लेषक अवस्थेच्या औपचारिक आउटपुटचे सहयोगीकडून पुनरावलोकन केले जाते जेव्हा बाहेरील कोणीतरी त्याकडे पहाते तेव्हा तो कदाचित काही हरवलेल्या वस्तू दाखवू शकतो किंवा ती खूप मौल्यवान माहिती असणारी मते व्यक्त करू शकतात आपण सीओ बनवू इच्छित असलेल्या कोणत्याही बदलांसाठी सहयोगी इनपुटचा विचार केला जातो ते म्हणजे विश्लेषण टप्प्याच्या आउटपुटचे मूलभूत मूल्यांकन करणे आहे स्वाध्याय आपल्या विषयाची रचना करण्याच्या संदर्भात ऍडीच्या विश्लेषणाच्या टप्प्यात समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे समजणाऱ्या कोणत्याही भिन्न उप प्रक्रियेचे वर्णन करा कारणआपण आपल्याला विश्लेषण टप्प्यात 7 उप प्रक्रिया दिल्या आहेत आपल्या दृष्टीने कोणत्या उपप्रणाली सुधारित करणे आवश्यक आहे आणि का आपल्या विषयाच्या समजुतीवर आधारित हा संच छोटा किंवा मोठा बनविला जाऊ शकतो आपल्यापैकी प्रत्येकाचे स्वतच्या विषयांबाबत वैयक्तिक अनुभव आहेत आपण येथे दिल्याप्रमाणे आपल्या अतिरिक्त प्रक्रिया किंवा उप प्रक्रियेचे सुलभीकरण सुचवू शकता तसेच आम्ही सुचवितो की आपण शिकवलेल्या किंवा परिचित असलेल्या विषयाच्या संदर्भात विश्लेषणाच्या टप्प्यातील सर्व उप प्रक्रिया करा आपण आमच्यासह आपले काम सामायिक करू शकत असल्यास तो एक चांगला स्रोत होईल ज्याच्या आधारे आम्ही आपल्याशी अधिक संवाद साधू शकतो पुढील भाग एम 2 यू 6 मध्ये आपण डिझाईन फेजच्या उप प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करु लक्ष दिल्याबद्दल आपले अनेक आभार